या व्याख्यानात आपले स्वागत आहे मागील व्याख्यानात आम्ही इवोल्युशनरी मॉडेल स्पायरल मॉडेल आणि अजाईल डेव्हलपमेंट बद्दल चर्चा केली होती अजाईल मॉडेल खूप लोकप्रिय झाले आहे आपण बघू शकतात कि त्याचे खूप फायदे झालेले आहेत हे त्यांनी हाताळलेल्या प्रोजेक्ट वरून दिसते सुरुवातीस आम्ही असे म्हटले होते की ह्या प्रकारच्या हाती घेतलेल्या प्रोजेक्ट मध्ये कित्येक वर्षांपासून बराच बदल झाला आहे आता प्रोजेक्ट फार कमी कालावधीचे असतात 1 महिना 2 महिना किंवा 3 महिन्याचे प्रोजेक्ट खूप आहेत सामान्य तर पूर्वी बहु वर्षांचे प्रोजेक्ट होते 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्षांचे प्रोजेक्ट आणि आता पुष्कळ पुनर्वापर करता येतो कस्टमाइझशन मुळे आहे तर हा सर्विस प्रकारांचा प्रोजेक्ट आहे पूर्वी आमच्याकडे सुरवातीपासून प्रोजेक्ट बनवत व डेव्हलप केले जात असे आता ते कस्टमाइझशन करतात हळूहळू बहुतेक प्रोजेक्ट अशाच प्रकारे कमी कालावधीत ग्राहकांचे फीडबॅक समजून डेव्हलप होत आहेत आणि ह्या सर्व गोष्टींवरून समजते कि अजाईल मॉडेल खूप फायदेशीर आहे आणि आम्ही याबद्दल चर्चा सुरु केली होती चला तर मग माहिती घेऊया अजाईल मॉडेलची गेल्या वेळी आपण अजाईल मॉडेलचे फायदे बघितले होते त्यात ग्राहकांचा सहभाग इन्क्रिमेंटल डेव्हलपमेंट ईंटेग्रेशन आणि टेस्टिंग प्रत्येक फेरीला ती पण ग्राहकांच्या जागेवर करणे कमी डॉक्युमेंट इत्यादीचा समावेश होता आता आपण अजाईल मॉडेलची मुख्य तंत्रे पाहूया येथे फॉर्मल रिक्वायरमेंट्सची गरज नाही हे वापरकर्त्याच्या कथांवर आधारित आहे जसे की त्याच्या नावात म्हटले आहे की हे रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन पेक्षा खूप इन्फॉर्मल आहे हे कथांसारखे आहे हे रोजच्या वापरापेक्षा सोपे आहेत एकंदरीत डिझाईन दृष्टीकोन देण्यासाठी अजाईल मॉडेल एक मेटाफोर्स प्रस्तावित करते कि त्यात सामान्य व्हिजन असते काय गरजेचे आहे आणि त्यावर आधारित गोष्टी डेव्हलप करायला सुरवात होते जिथे आवश्यक तेथे स्पाइक केले जाते स्पाइक हा एक सोपा प्रोग्राम आहे जो एक्सप्लोर पोटेन्शिअल सोलुशन साठी लिहिला जातो आपण हे पाहू शकतो की हे प्रोटोटाइप सारखे आहे जिथे तेथे अनिश्चिततेमुळे स्पाइक वाढतो स्पाइक उत्तम कामगिरी करतो की नाही ते पहा आणि अशाच प्रकारे रॅफॅक्टर करा एकदा ते ग्राहक साईट वर डेव्हलप झाल्यानंतर आणि ग्राहकांनी ते स्वीकारल्यानंतर कोडची पुनर्रचना करा म्हणजे तो चांगल्या रचनेत येईल आणि मग डिझाईन चे कोड मध्ये रूपांतर करा जसे आपण प्रत्येक ईंटरेशननंतर डिझाईन असल्याचे पाहू शकता कोडची पुनर्रचना केली जाते सुरुवातीला कोड कार्य करण्यासाठी बनविला आणि मग तो नवीन रचनेसाठी वापरला जातो आपल्याकडे मेटाफोर आहे जिथे एकंदरीत काही सामान्य व्हिजन आहे त्यात संपूर्ण डिझाईन आणि बरेच काही असते हे इन्क्रिमेंटल आहे प्रत्येक वेळी एक मॉडेल डेव्हलप करतात आणि ग्राहकां पर्यंत पोहोचवितात दीर्घ मुदतीच्या कोणत्याही योजना केल्या जात नाहीत या मध्ये कार्यक्षमता वाढत नाही ते फक्त अगोदरची कार्ये सुधारतात पण प्रत्येक ईंट्रेशन च्या शेवटी बनवलेला कोड हा ग्राहकापर्यंत पोहचवला जातो आणि ईंटरेशनचा कालावधी हा ठरलेला असतो जसे कि २ ते ४ आठवडे आणि येथे लक्षात ठेवा प्रत्येक ईंटरेशननंतर ग्राहक कोड बनवितो कोड नियमित वापरात ठेवतो तो त्याचे मूल्यमापन करत नाही ते फक्त नियमितपणे वापरण्यास प्रारंभ करतात जसे आपण म्हणतो की अजाईल मॉडेल मध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे समोरासमोर संभाषण आहे यासाठी डेव्हलपरने एखादी इमारत किंवा जागा सर्वांसाठी शेअर करणे आवश्यक आहे तेथे ते आपल्या अडचणी मांडू शकतात एकमेकांना डॉक्युमेंट पाठवण्याऐवजी ते नियमितपणे भेटलेल्या खोलीत मुद्द्यांवर चर्चा करतील आणि काय आवश्यक आहे हे एकमेकांना समजावून सांगतील समोरासमोर संभाषण करण्यासाठी ते एकाच कार्यालयातील सामायिक जागा वापरतील सामान्यत समूहाचा किंवा संघाचा आकार ५ ते ९ व्यक्तींचा असेल तर ते चांगले संवाद साधू शकतील यामुळे अजाईल मॉडेल छोट्या प्रोजेक्टना उपयुक्त ठरेल परंतु याचा वापर मोठ्या प्रोजेक्टना करण्यासाठी जास्तीचे काम व प्रयत्न करावे लागतील पण त्यांनी छोट्या प्रोजेक्ट वर लक्ष केंद्रित केले एक गोष्ट सांगावीशी वाटते कि काही गोष्टी कोणा पर्यंत पोहचवायच्या असतील तर त्या कागदावर वाचायला देणे हि चांगली गोष्ट नाही तुम्हाला समजावून सांगण्यासाठी व्हाईट बोर्ड एक चांगला मार्ग आहे त्यातून समोरच्या व्यक्तीला समजेल पण जर तुम्ही त्याला फाईल पाठवून त्याला फोनवर किंवा ईमेलवर समजावून सांगाल तर ही काही चांगली कल्पना नाही खरं तर विविध संवादाचा एफ्फेक्टईव्हनेस शोधण्यासाठी प्रयोग केले जातात हे प्रयोगांमधून अॅलिस्टर कॉकबर्न यांनी दिले आहे त्यांनी हे शोधले कि कागद हा संवादाचा एक कोल्ड फॉर्म आहे जो फार प्रभावी नाही आपण जर कोणाला काही व्यक्त करू इच्छित असाल तर त्याला कागदावर माहिती द्या तांत्रिक संभाषण हा सवांद साधण्याचा चांगला मार्ग नाही कागदापेक्षा ऑडिओ टेप थोडी चांगली आहे ईमेल संभाषण किंचित चांगले असू शकते व्हिडिओटेप थोडा चांगला विडिओ संभाषण हे अद्याप चांगले मानले जाते कारण त्यात समोर समोर संभाषण आणि व्हाईट बोर्ड चा पण वापर केला जातो तांत्रिक संवाद साधण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग आहे हेच येथे शोधत आहेत म्हणून एक छोटी टीम एका व्हाईट बोर्ड वर आपल्या कल्पनांचे स्पष्टीकरण करणाऱ्या व्यक्तीला भेट देतात त्यात त्यांना हा संभाषणाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे असे समजते म्हणून त्यांनी त्याचा समावेश मॉडेल मध्ये करून घेतला त्यांनी समोरा समोरील संभाषणास महत्व दिले आहे येथे प्रोसेस चे मोजमाप हे ग्राहकाला किती इन्क्रिमेंट डिप्लॉय केल्या यावरून केली जाते प्रत्येक आठवड्यातून वारंवार आवृत्ती वितरित केल्या जातात ग्राहक वितरित आवृत्त्या वापरतो आणि आवश्यक बदल देतो ग्राहक आणि डेव्हलपर यांच्यात संवाद साधण्यासाठी समोर सामोरे संभाषण हे महत्वाचे सहकार्य करते अजाईल मॉडेलची ही काही मूलभूत तत्त्वे आहेत पण डॉक्युमेंटेशनचे काय कारण अजाईल मॉडेल मध्ये डॉक्युमेंटेशन खरंच केले जात नाही येथे महत्वाचे म्हणजे काम करत राहा जो पर्यंत डॉक्युमेंटेशन खरंच लागत नाही विशेष म्हणजे येथे तुम्ही विचार केला असेल त्या पेक्षा हि खूप कमी डॉक्युमेंटेशन वापरले जाते वॉटर फॉल मॉडेल मध्ये सर्व डॉक्युमेंटेशन करणे आवश्यक आहे त्यात रिव्हिउव रिसुल्ट्स प्लॅन्स रिक्वायरमेंट रिव्हिउव डिझाईन उच्च पातळी डिझाईन हाय लेव्हल डिझाईनरिव्हिउव सर्वकाही डॉक्युमेंटेशन केलेले आहे परंतु येथे ही मुख्य कल्पना अशी आहे की जेव्हा डॉक्युमेंट केवळ जेव्हा एखाद्यास आवश्यक असतात तेव्हाच तयार करणे आवश्यक असते पण तरीही हे संक्षिप्त आहेत हे डॉक्युमेंट केवळ अशा माहितीसाठी तयार केले गेले आहेत कि जे डेव्हलपमेंटच्या कामाच्या गोष्टी शेवटी बदलू शकत नाहीत आणि त्यात काही बदल करू शकत नाहीत म्हणूनडेव्हलपमेंटच्या शेवटी डॉक्युमेंट तयार केली जातात आणि येथे फक्त त्या गोष्टींचे डॉक्युमेंटेशन केले जाते जिथे कोणी एखादी गोष्ट शिकू शकेल जे एखाद्याला माहिती असू शकेल ज्या चांगल्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे डॉक्युमेंटच्या पूर्ततेसाठीच डॉक्युमेंट तयार केले आहे असे नाही डॉक्युमेंट पुरेसे अचूक सातत्य पूर्ण आणि तपशीलवार आहेत कारण जेव्हा कोणतेही बदल होत नाहीत तेव्हा ते तयार केले जातात डॉक्युमेंटेशनची काही वैध कारणे अशी आहेत की प्रोजेक्ट च्या भागधारकांना त्याची रिक्वायरमेंट आहे उदाहरणार्थ ग्राहकास त्याची रिक्वायरमेंट असेल कदाचित करार नामा असावा कदाचित एखादा बाह्य गट असेल जो पुनरावलोकन करू शकेल किंवा त्यांच्या सूचना देऊ शकेल त्यांच्यासाठी कदाचित डॉक्युमेंट असेल कदाचित प्रोजेक्ट संपल्यानंतर डॉक्युमेंट त्यांच्या संदर्भा साठी असेल आणि इतर जेव्हा डॉक्युमेंट देण्यास वैध कारणे असतील तेव्हाच डॉक्युमेंट तयार केली जातात वॉटरफॉल मॉडेलप्रमाणेच डीफॉल्टनुसार डॉक्युमेंट तयार केली जातात असे नाही डेव्हलपमेंटच्या वेळेनुसार आणि नवीन रिक्वायरमेंट्स बदलत असताना त्या रिक्वायरमेंट्स वाढत आहेत त्यांना येथे रिक्वायरमेंट स्टॅकमध्ये ठेवले आहे स्टॅकला प्रथम प्राधान्य दिले जाईल जे टॉप ला असतील ते प्रथम घेतले जाईल ह्या उच्च प्राथमिकता आहेत आणि या सर्व रिक्वायरमेंट्स आहेत हे रेखाचित्र स्कॉट एम्बलर्सने लिहिलेल्या पुस्तकातील आहे ते स्टॅकमध्ये घातले जातात जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ते काढून टाकले जातात ते पुनर्प्रसारित केले जातात परंतु नंतर प्रत्येक आवश्यकतेस प्राधान्य दिले जाते आणि नंतर ते डायनॅमिकली बदलले जातात अजाईल मॉडेलचे बरेच फायदे आहेत परंतु नंतर ते व्यावहारिक दृष्ट्या उपयुक्त बनविण्यासाठी आपल्याला काही त्रुटींबद्दल माहिती असणे आवश्यक आहे पहिली गोष्ट म्हणजे येथे डॉक्युमेंट नाहीत हे व्हाइटबोर्डवरील स्पष्टीकरणांवर आधारित आहे आणि आणि म्हणूनच कोणीतरी काही गोष्टींचा गैरसमज करू शकतो उच्च गुणवत्तेचे कौशल्य असलेले लोक असणे आवश्यक आहे ते जेव्हा डाउट घेतात तेव्हा एकमेकांशी सल्लामसलत करतात आणि योग्य ते करतात दीर्घकालीन डिझाइन केले जात नाही आणि लहान ईंटरेशन केल्याने हे डिझाइनची रचना खराब करते फिचर क्रीप असा शब्द आहे जेथे ग्राहक किंवा डेव्हलपर अधिक महत्वाकांक्षी बनतात ते फक्त नवीन वैशिष्ट्ये विचारात ठेवतात ती वैशिष्ट्य किती वापरले जाईल याचा विचार न करता समाविष्ट केले जाऊ शकते ग्राहकाला मूल्य काय पडेल ते डेव्हलप करण्याची किंमत काय असेल या नंतर वैशिष्ट्य जोडले जातात तरअजाईल मॉडेलला फिचर क्रीप चा जास्त धोका आहे कारण फीडबॅक देण्यास आणि नवीन वैशिष्ट्यांसाठी विनंती करण्यास स्वातंत्र्य दिले आहे आणि म्हणूनच प्रोजेक्ट मॅनेजरला फिचर क्रीप मॅनेज करणे कठीण होते आणि डेव्हलपमेंट गतिमान असल्याने वैशिष्ट्ये नवीन जोडली जातात आणि याप्रमाणे बदलतात डेव्हलपमेंटला अग्रिम किंमत देणे खूप अवघड होते प्रोसेस ची वेळ देणे ज्याद्वारे डेव्हलपमेंट केले जाईल हे निश्चित करणे अधिक कठीण आहे याची खात्री देणे कठीण आहे डॉक्युमेंट तयार करणे हि चांगली गोष्ट आहे नंतर डॉक्युमेंट तयार करण्याचा वेळ व मेहनत वाचवते परंतु नंतर डॉक्युमेंटची कमतरता भासणार नाही याच जाणीव ठेवा डॉक्युमेंटबाबत प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर चुकीचे अर्थ लावण्याची शक्यता असते डॉक्युमेंटवर आढावा घेणे कठीण होते म्हणून प्रोजेक्ट च्या शेवटी प्रोजेक्ट ग्रुप पांगण्याआधी डॉक्युमेंट जाणीवपूर्वक तयार करा देखभाल करा नंतर अवघड होऊ शकते अजाईल मॉडेलच्या या सर्वांगीण गोष्टींनुसार आपण काही विशिष्ट अजाईल प्रोसेस पाहू अत्यंत लोकप्रिय असलेल्या अजाईल प्रोसेस पैकी एक म्हणजे एक्सट्रीम प्रोग्रामिंग जी एक्सपी मॉडेल म्हणूनही ओळखली जाते हे केंट बेक यांनी १९९९ मध्ये प्रस्तावित केले होते येथे सादर केल्या जाणार्या मुख्य म्हणजे पेयर प्रोग्रामिंग पेयर प्रोग्रॅमिंगमध्ये प्रत्येक डेस्कटॉप दोन प्रोग्रामर मॅनेज करतात येथे मुख्य कल्पना अशी आहे की पुनरावलोकन करणे ही चांगली गोष्ट आहे म्हणूनच सतत एकमेकांच्या कार्याचे पुनरावलोकन का करू नये जेव्हा एखादा प्रोग्रामर प्रोग्राम लिहितो तेव्हा इतर प्रोग्रामर कोड मध्ये बघतात आणि त्यास चांगला कोड अधिक कार्यक्षम कोड चुका टाळणे इत्यादी सूचना देतात एक तासासाठी एक प्रोग्रामर काही प्रोग्राम कोड लिहितो आणि मग दुसरा प्रोग्रामर हाती घेतो त्यात काही जास्तीचे कोड लिहितो तेव्हा पहिला प्रोग्रामर त्याचे पुनरावलोकन करतो येथे दररोज टेस्टिंग केली जाते पण वॉटर फॉल मॉडेल मध्ये याच्या उलट म्हणजे सर्वात शेवटी करतात येथे टेस्ट केसेस सतत लिहिली जातात आणि वैशिष्ट्य पास होण्यापूर्वी टेस्ट केसेस अंमलात आणल्या जातात एखादी वैशिष्ट्य लागू होण्यापूर्वी त्यासाठी टेस्टिंग प्रकरणे लिहिली जातात वैशिष्ट्य आणि वैशिष्ट्य टेस्ट केसेस मध्ये पास झाल्यावर पास मानले जाते याला टेस्ट ड्रिव्हन डेव्हलपमेंट असे म्हणतात येथे वाढीव कामांच्या डेव्हलपमेंटचा सराव केला जातो प्रत्येक दिवसात वाढीव कामे दिली जातात एक्सट्रीम प्रोग्रामिंगचे फॅक्ट म्हणजेच चांगली प्रॅक्टिस करून घेणे चांगल्या पद्धती कोडचे पुनरावलोकन करणे म्हणजेच चांगली पेयर प्रोग्रामिंग टेस्टिंग अंमलात आणणे चांगला सराव आणि म्हणून टेस्ट ड्रिव्हन डेव्हलपमेंट इन्क्रिमेंटल डेव्हलपमेंट चांगली आहे म्हणून दर काही दिवसांनी नवीन इन्क्रिमेंट पूर्ण केली जातात साधेपणा चांगला आहे आणि म्हणूनच सर्वात सोपी डिझाईन डेव्हलप केले आहे दशकांनंतर किंवा दीर्घ कालावधी साठी आवश्यक असलेल्या विस्ताराचा विचार करण्याचा प्रयत्न करू नका त्यानंतर काही वाढ आवश्यक आहे याचा विचार करू नका आता त्या कामास करण्यासाठी सोप्या डिझाइनचा वापर करून सोपे करा डिझाईन करणे चांगले आहे आणि म्हणूनच सॉफ्टवेअर डिप्लॉईडनंतर स्वीकारलेला कोड रिफॅक्टर कोड काही डिझाईन कोडला चांगले आर्किटेक्चर महत्वाचे बनवते आणि म्हणूनच मेटाफोर्स असतात ईंटेग्रेशन टेस्ट महत्त्वपूर्ण आहे म्हणूनच दिवसभरात बर्याच वेळा तयार केलेला कोड ईंटेग्रेट केला जातो यामुळेच कामाच्या डेव्हलपमेंटाला चालना मिळते हेही लक्षात ठेवा की वॉटर फॉल च्या मॉडेलमध्ये ही एक मोठी समस्या होती जिथे ईंटेग्रेशन प्रोसेस शेवटी होते येथे चार मूल्ये आहेत संवाद समोरासमोर संवाद साधेपणा सोप्या डिझाईनची अंमलबजावणी उद्या कार्य करण्यासाठी याकडे लक्ष देत नाही अभिप्राय मिळवा ग्राहक अभिप्राय प्रोत्साहित करतो आपणास ग्राहकांकडून अभिप्राय न मिळाल्यास ते त्रास दायक होईल कारण शेवटी ते केलेले काम नाकारतील ते दु खी होतील आणि येथे इतर मूल्य म्हणजे धैर्य जर काही कोड चांगला नसेल तर त्यास टाकून द्या पुन्हा लिहा डिझाईन चांगले नाही डिझाईन टाकून द्या डिझाईन पुन्हा करा कोडिंग टेस्टिंगवर लक्ष केंद्रित करणे ही एक उत्तम सराव आहे फॉल्ट फ्री सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याचे सर्वोत्तम साधन आहे आणि म्हणूनच टेस्टिंग करणे आणि ऐकणे महत्त्वाचे आहे म्हणजे ग्राहकाचे म्हणणे एकूण त्याला खरोखर काय आवश्यक आहे ते शोधणे योग्य डिझाइनशिवाय डिझाईन करणे ही सिस्टम कठीण होते म्हणून सिस्टम चा वापर करून डिझाईन बनवा आणि फीडबॅक ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे म्हणून ग्राहकांचा फीडबॅक मिळवा टेस्ट ड्रिव्हन डेव्हलपमेंट वर भर दिला आहे वापरकर्त्याच्या कथेवर आधारित असून कोड करण्या अगोदर टेस्ट केस लिहिणे गरजेचे आहे म्हणूनच हि टेस्ट ड्रिव्हन डेव्हलपमेंट आहे प्रथम वापरकर्त्याच्या कथेवर आधारित टेस्ट केस लिहा आणि नंतर ती अंमलात आणा एकदा अंमलात आणल्यानंतर टेस्ट केस वापरा आणि टेस्ट केस सर्व पास झाल्याशिवाय प्रोजेक्ट पूर्ण होत नाही दर काही दिवसांतील प्रोजेक्टच्या कामात इन्क्रिमेंट करून द्यावी ग्राहकांचा फीडबॅक मिळवा आवश्यक असल्यास प्रोजेक्टच्या कामात बदल करा आणि शेवटी एकदा ग्राहकांने मान्य केले की कोड अधिक चांगला बनवा काही रचना तयार करा आणि नंतर पुढील वैशिष्ट्य स्वीकारा आता काही सराव प्रश्न पाहू आतापर्यंत ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली ते म्हणजे ईंट्रेटिव्ह वॉटर फॉल मॉडेलचे टप्पे काय आहेत ईंट्रेटिव्ह वॉटर फॉल मॉडेलचे कोणते मोठे नुकसान आहेत आशा आहे की आपण लक्षात ठेवले असेल पण नंतर चे मॉडेल हे इटरेटीव्ह वॉटर फॉल मॉडेल ची गैरसोय टाळण्यासाठी प्रस्तावित केले होते ज्यावर आपण आधी चर्चा केली आहे वॉटर मॉडेल च्या काही समस्या सर्वात महत्त्वाचे म्हणजे बदल आवश्यकतेनुसार हाताळण्यात अडचण अजाईल मॉडेल इतके लोकप्रिय का झाले आहेवॉटर फॉल मॉडेलच्या कोणत्या अडचणींवर विजय मिळविला सध्याच्या प्रोजेक्ट मध्ये ते कसे बसते लाइफ सायकल मॉडेलचे पालन न केल्यास कोणती अडचण येऊ शकते आणि हे काही मोठ्या प्रोजेक्ट साठी ठीक आहे आता आपण आणखी एक अजाईल डेव्हलपमेंट प्रक्रिया पाहू ज्याला स्क्रम म्हणतात स्क्रमची मुख्य वैशिष्ट्ये सेल्फ ऑर्गनाइझिंग टीम आहेत ज्यात टीमचे सदस्य आपापसात निर्णय घेतात की कोण काय करेल कोण टेस्टिंग करेल कोण काय कार्य डेव्हलपमेंट करेल येथे प्रोजेक्ट ची महिन्याच्या लांब स्प्रिंट्सच्या मालिकेत प्रोसेस होत असते आणि स्प्रिंट्स मुळात इन्क्रिमेंट्स असतात म्हणून इन्क्रिमेंट्सला स्प्रिंट म्हणतात याचा कालावधी विशेषत एक महिन्या साठी असतो येथे रिक्वायरमेंट्स कॅप्चर केल्या आहेत काही आवश्यक गोष्टी पाहून त्यांचा स्टॉक केला जातो यालाच प्रॉडक्ट बॅकलॉग म्हणतात एक अजाईल प्रोसेस पाहू येथे ज्या रिक्वायरमेंट्स गोळा केल्या आहेत त्या येथे डेव्हलपमेंटच्या कामात पुढे जाताना लागतात त्यातील काही हटविले जाऊ शकतात बदलले जाऊ शकतात वगैरे याला प्रॉडक्ट बॅकलॉग म्हणतात प्रत्येक स्प्रिंटमध्ये एक स्प्रिंट महिनाभराची ऍक्टिव्हिटी असते सर्वोच्च प्राधान्य वैशिष्ट्याची रिक्वायरमेंट्स घेतली जाते जी स्प्रिंट बॅकलॉग तयार करते आणि एकदा स्प्रिंट बॅकलॉग प्राप्त झाल्यानंतर यापुढे बदल केला जात नाही ते बदलण्यास प्रतिकारक आहे आणि हे येथे महिन्याभराच्या पुनरावृत्तीनंतर डेव्हलप केले गेले आहे आणि दररोज डेव्हलपर काय करत आहे काय करावे लागेल याविषयी पुनरावलोकनासाठी दररोज स्क्रमच्या बैठकीसाठी भेटतात आणि त्यांना स्प्रिंट बॅकलॉग पूर्ण करून देतात स्प्रिंट बॅकलॉगमध्ये ओळखल्या जाणार्या रिक्वायरमेंट्सवर आधारित गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या ऍक्टिव्हिटीज ओळखल्या जातात आणि त्या डेव्हलपमेंट टीमच्या स्प्रिंट बॅकलॉगमध्ये ठेवल्या जातात या ऍक्टिव्हिटीज दररोजच्या स्क्रमवर पूर्ण होतात आणि शेवटी स्प्रिंटचे पुनरावलोकन केले जाते आणि प्रोजेक्टचे झालेले काम हे ग्राहकास सुपूर्त केले जाते तर ही येथे मुख्य कल्पना आहे प्रोसेस स्प्रिंटच्या स्वरूपात आहे कालावधी साधारणत एक महिना असतो एका महिन्यात प्रॉडक्ट बॅकलॉग मधील काही वैशिष्ट्ये हाती घेतली जातात डिझाइन कोडींग टेस्टिंग केली जाते आणि एकदा स्प्रिंटला हव्या त्या गरजा बदलल्या गेल्या नाहीत अन्यथा स्प्रिंट एकत्रीत होणार नाही येथे एक तत्व हे आहे की एकदा प्रॉडक्ट बॅकलॉगमधून हे वैशिष्ट्य काढून टाकले गेले की त्यांना बदलण्याची परवानगी नाही येथे काही संज्ञा जसे कि रोल्स सेरेमोनीज आणि आर्टिफॅक्टस रोल्स प्रॉडक्टचे ओनर आहेत टीमातील एक सदस्य प्रॉडक्ट ओनरच्या वतीने कार्य करतो आणि तो ग्राहक समजला जातो त्याच्याकडे ग्राहकांचा दृष्टीकोन असतो एक स्क्रॅम मास्टर जो प्रोजेक्ट मॅनेजर आहे आणि नंतर टीम सदस्य आहे असे अनेक सेरेमोनीज आहेत जे प्रोजेक्ट निर्मिती दरम्यान आयोजित केले जातात एक म्हणजे स्प्रिंट प्लांनिंग स्प्रिंटच्या शेवटी स्प्रिंट पुनरावलोकन स्प्रिंट रेट्रोस्पॅक्टिव्ह आणि दैनंदिन स्क्रॅम मीटिंग प्रोजेक्ट मधील विविध आर्टिफॅक्टस म्हणजे प्रॉडक्टचा बॅकलॉग जो आतापर्यंत ओळखल्या जाणार्या आवश्यक गोष्टींचा मागोवा ठेवतो अधिक रिक्वायरमेंट्स डेव्हलपमेंट प्रोसेसच्या रूपात ओळखल्या जाऊ शकतात आणि त्या प्राधान्य क्रमात ठेवल्या जातात स्प्रिंट बॅकलॉग दरम्यानचा हा उपक्रम आहे इथे बर्न डाउन चार्ट वर किती प्रोसेस झाली हे दाखवले जाते प्रोजेक्ट ओनरकडे ग्राहकांचा दृष्टीकोन असतो डेव्हलपमेंट टीम मध्ये क्रॉस फंक्शनल कौशल्य असलेले पाच ते नऊ लोक असतात स्क्रॅम मास्टरला प्रोजेक्ट मॅनेजर म्हणूनही संबोधले जाते स्क्रम मध्ये टीम मधील आणि बाहेरील प्रश्नांसाठी बफर सोयीची केली आहे आणि टीम मधील सदस्यांना ज्या अडचणी येऊ शकतात त्या सोडवतात प्रॉडक्ट ओनर टीम मधील सदस्यांपैकी एक असतो किंवा कदाचित ग्राहक प्रतिनिधींपैकी एक जो टीम मध्ये असतो तो ग्राहक प्रतिनिधी म्हणून कार्य करतो तो एक आहे जो रीलिझ तारखेवर निर्णय घेईल त्या आवश्यकतेची वैशिष्ट्ये काय आहेत ग्राहकांच्या दृष्टीकोनावर आधारित वैशिष्ट्यांना बाजार मूल्य काय असेल त्यानुसार प्राधान्य देणे प्रत्येक पुनरावृत्ती मध्ये प्रॉडक्ट बॅकलॉगमध्ये वैशिष्ट्ये आणि अग्रक्रम समायोजित करणे आणि शेवटी रिझल्ट्स स्वीकारणे किंवा नाकारणे आम्ही स्क्रम मागील मुख्य कल्पना पाहिली आहे स्क्रम मध्ये अनेक टर्मिनॉलॉजिज आहेत काही टर्मिनॉलॉजिज पाहिल्या आणि आम्ही या व्याख्यानमालेच्या शेवटी आलो आहोत अजाईल स्क्रम मॉडेलमधील आणखी काही टर्मिनॉलॉजिज आणि संकल्पना यांची या व्याख्यानात चर्चा होऊ शकली नाही पुढील व्याख्यानात चर्चेचा विषय पूर्ण करू आणि डेव्हलपमेंट लाईफ सायकल वर चर्चा करू